प्रवर्धक किंवा अँप्लिफायर रचनेचा आणखी एक पैलू म्हणजे कार्यक्षमतेचा पैलू आहे आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या अँप्लिफायरमध्ये ट्रान्झिस्टर अत्यंत कार्यक्षम असावा आपल्याला अपेक्षित आहे की आपल्या ट्रान्झिस्टरद्वारे वापरली जाणारी एकूण ऊर्जा खूप कमी असावी परंतु नंतर जर आपण ऊर्जा कमी केली तर आपल्याला भरपाई द्यावी लागेल किंवा काहीतरी करावे लागेल जर आपल्याला इनपुट आणि आउटपुट व्होल्टेज संबंध पूर्णपणे समान ठेवायचे असतील जे इनपुट असेल तर जर इनपुट व्होल्टेज एक सायनुसॉइड असेल तर आउटपुट व्होल्टेज देखील एक परिपूर्ण अंतिम मार्ग असावा आपण हे सुनिश्चित करू इच्छित असल्यास आणि त्याच वेळी आपल्याला उच्च कार्यक्षमता हवी असेल तर आपल्याला भरपाई द्यावी लागेल आउटपुट उत्पादनावर काटकसर करावी लागेल म्हणूनच आपणास माहित आहे की ते कमी करून किंवा सध्याच्या आउटपुटच्या गुणवत्तेशी तडजोड करून आपण हे सुनिश्चित करू शकतो की एम्पलीफायरची कार्यक्षमता जास्त असेल तथापि व्होल्टेज वेव्हफॉर्म समान राहील यावर अवलंबून अँप्लिफायरचे काही वर्ग तयार केले गेले आहेत येथे ट्रान्झिस्टर असल्यास असे गृहीत धरून की आपल्याकडे एम्पलीफायरमध्ये फक्त एकच ट्रांझिस्टर आहे तर ट्रान्झिस्टर ट्रान्झिस्टरची वैशिष्ट्ये जी आम्ही या विश्लेषणासाठी वापरतो त्यासच आम्ही आदर्श ट्रांझिस्टर वैशिष्ट्ये म्हणतो तर हा एक एमओएसएफईटी आहे ज्याच्या ड्रेन करंट विरूद्ध गेट सोर्स व्होल्टेज संबंध यासारखा आहे आणि ज्याचे ड्रेन करंट विरूद्ध व्ही डी एस हा ड्रेन स्रोत आहे तर असे आहे की मागचा एक्स अक्षावरील गेट सोर्स व्होल्टेज आहे आणि यात एक्स अक्षाच्या आसपास व्ही डी एस ड्रेन सोर्स व्होल्टेज आहे आणि जसे आपल्याला माहित आहे की वैशिष्ट्ये किमान दोन भागात विभागली जाऊ शकतात ट्रायड किंवा रेखीय भाग आणि संतृप्ति भाग आता सायनुसॉइडच्या कोणत्या कोनासाठी ट्रान्झिस्टर कसे काम करत आहे यावर अवलंबून म्हणजेच इनपुट सायनुसॉइडच्या कोणत्या मूल्यासाठी किंवा इनपुट सायनुसॉइडच्या कोणत्या दर्शनी मुल्यासाठी आपला व्हीजीएस हा मर्यादा व्होल्टेजच्या वर आहे आपण आपल्या एम्पलीफायरला क्लास ए क्लास एबी आणि क्लास बी आणि क्लास सी मध्ये वर्गीकृत करू शकतो ज्यामुळे आपण चार वर्ग प्राप्त करू शकतो तर जर आपला ट्रान्झिस्टर संपूर्ण 360 डिग्री रेडिएशनसाठी कार्यरत असेल तर त्याला क्लास ए एम्पलीफायर म्हणतात जर तो 180 अंश ते 360 अंश दरम्यानच्या टप्प्यासाठी कार्यरत असेल तर त्याला क्लास एबी म्हटले जाते जर तो अचूक 180 अंश टप्प्यातील कोनासाठी कार्यरत असेल तर त्याला वर्ग बी असे म्हणतात आणि जर तो 180 अंशापेक्षा कमी कोनासाठी कार्यरत असेल तर त्याला वर्ग सी असे म्हणतात तर आपण असे वर्गीकृत करू शकतो आता कमी नॉईज अँप्लिफायर पाहू कारण त्यांना इनपुट सिग्नलमध्ये उच्च प्रदान करणे आवश्यक आहे म्हणून येथे आपण करन्टशी तडजोड करू शकत नाही म्हणूनच कमी नॉईज अँप्लिफायर सहसा क्लास ए भागात कार्य करतात दुसरीकडे पॉवर अँप्लिफायर जेथे सिग्नल शुद्धता ही इतकी गंभीर बाब नाही त्यासाठी आपल्याकडे ए ते एफ पर्यंत अनेक वर्ग आहेत वर्ग सी च्या पलीकडे म्हणजे वर्ग डी वर्ग ई आणि वर्ग एफ यांना स्विचिंग एम्पलीफायर म्हटले जाते आणि ते एक स्वतंत्र श्रेणी आहेत तेथे वहन कोन हा घटक नाही तर वर्ग ए एक सोपा वर्ग ए एम्पलीफायर तो कसा तयार केला जाऊ शकतो ते आपण पाहू हा भार आरडी असलेल्या एमओएसएफईटीसह वर्ग ए एम्पलीफायर आहे आता या वर्ग ए एम्पलीफायरचे कार्य असे आहे सर्वप्रथम हे लक्षात घ्या की हा संपूर्ण भागासाठी कार्यरत आहे जेथे ट्रान्झिस्टर नेहमी चालू असतो आपले इनपुट आय डी विरूद्ध व्ही जी एस वैशिष्ट्यांच्या त्या भागात असले पाहिजे जेथे संपूर्ण 360 अंश समाविष्ट केली जाऊ शकतात तर जर आपले इनपुट अँप्लिट्यूड खूप जास्त असेल आणि समजा की यातील ऋण भाग हा व्ही पीच्या आसपास पलीकडे असा गेला असेल तर तो वर्ग ए अँप्लिफायर नाही तर हा संपूर्ण 360 अंशासाठी कार्यरत असेल आणि त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की हे इनपुट व्होल्टेज आहे आणि आपला आय डी देखील एक परिपूर्ण सायनुसॉइड आहे व्हीजीएस सतत चालू असतो म्हणून तो कार्यरत असतो आपला आय डी इनपुट व्होल्टेजनंतर आउटपुट देईल आणि शेवटी आपला आय डी एक सायनुसॉइड असल्याने आपला आरएल हा आय डी गुणिले आयएल यातून मिळेल आणि म्हणूनच आपल्याला मिळते आपला व्ही डी एस हा असा साधा सायनुसॉइड आहे आणि हे मूलतः आपले आउटपुट व्होल्टेज आहे जेसुद्धा एक परिपूर्ण सायनुसॉइड आहे तर हे वर्ग ए ऑपरेशन आहे वर्ग बी मध्ये काय होते ते पाहू वर्ग बी मध्ये फक्त आरएलऐवजी आता आपल्याकडे लोड आरएलसह शंटमध्ये जोडलेले आणि रेझोनंट वारंवारता F शून्य असलेले रेझोनेटर आहे लक्षात ठेवा की हे सुनिश्चित करते की स्त्रोत व्ही डीमधून वापरलेला एकूण डीसी प्रवाह स्थिर असेल मी म्हटल्याप्रमाणे वर्ग बी हे अचूक 180 अंशाला कार्यरत असते म्हणून आता आपले इनपुट असे आहे केवळ अर्धे चक्र पहा केवळ हे जीवन चक्र केल्याने इनपुट ट्रान्झिस्टरच्या संचालन भागात असते आता ते केवळ अर्ध्या चक्रासाठी कार्यरत करीत आहे आय डी असे बदलत नाही आय डी आता असे आहे एकच अर्ध चक्र आणि नंतर ते थांबते पण आपल्या व्ही डीव्ही डी डी एस एस चे V DV DDSS काय दुसरीकडे व्ही डी एस सतत सायनुसॉइड आहे आपल्या आउटपुट व्होल्टेज वैशिष्ट्यांमध्ये कोणताही बदल नाही आपली आउटपुट प्रवाह वैशिष्ट्ये बदलतात आठवा की हे अर्ध चक्र आय डी मध्ये सापडत नाही परंतु व्ही डी एस पूर्वीप्रमाणेच सायनुसायड आहे आणि शेवटी वर्ग सीच्या क्रियेकडे पाहिले तर येथे सर्किट देखील अगदी सारखेच आहे येथे फक्त फरक इतकाच आहे की अर्ध्या चक्रासाठी पुरवठा करण्याऐवजी आता अर्ध्या चक्रापेक्षा कमी पुरवठा केला जात आहे व्ही डी एस सतत सायनुसॉइड राहतो आणि आपला आय डी कारण आपले इनपुट व्होल्टेज कारण आपला ट्रान्झिस्टर 180 अंशापेक्षा कमी अर्ध्या चक्रासाठी कार्यरत आहे आय डीदेखील 180 अंशापेक्षा कमी कालावधीसाठी कार्यरत आहे तर अशा प्रकारे या ट्रान्झिस्टरचे कार्य होते हे येथे लक्षात घ्या की आपले इनपुट आणि आउटपुट व्होल्टेज वैशिष्ट्ये समान राहिली आहेत ते अर्थातच उलट आहेत आणि व्ही इनपुट वाढत आहे आणि आपले आउटपुट कमी होत आहे परंतु जेव्हा आपण म्हणता तेव्हा आपल्याला हे माहित असते कधीकधी गोंधळ होतो की जेव्हा ट्रान्झिस्टर वर्ग एबी मध्ये आहे की नाही जेव्हा मी असे म्हणतो की व्होल्टेज वेव्हफॉर्म असा आहे जसे की जेव्हा मी असे म्हणतो की ट्रान्झिस्टर वर्ग बी साठी आहे तर मी असे म्हणतो की ट्रान्झिस्टर 180 अंशासाठी कार्यरत आहे असे दिसते की आउटपुट व्होल्टेज 180 अंशापर्यंत कार्यरत राहील नाही हे तसे नाही आउटपुट व्होल्टेज समान राहील हेच आहे की आउटपुट प्रवाह बदलतो तर आपल्याला माहिती आहे की अशा काही संकल्पना ज्या आपण येथे सादर करतो प्रथम हा बायस सर्किटला कसे बायस करावे नंतर कसे ऑपरेट करावे ट्रान्झिस्टर कसे डिझाइन करावे जेणेकरुन विविध वर्ग ए वर्ग एबी आणि वर्ग बी विभागांमध्ये कार्य करावे ज्यामुळे आपल्या सर्किटमध्ये अधिक चांगली कार्यक्षमता मिळेल पुढील गोष्ट जी मी समजवू इच्छितो ती म्हणजे वारंवारता भरपाईचा पैलू म्हणून आम्हाला माहित आहे की मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला हे माहित आहे की आपण एखाद्या विशिष्ट वारंवारतेसह आपल्या सर्किटची रचना करतो परंतु समजा आपल्याला हा गेन कायम ठेवायचा आहे तसे करण्याचा एक सोपा मार्ग समजा आपल्याकडे आपल्याला माहिती असेल की विशिष्ट वारंवारता एफ 1 गेन आहे तर हा माझा गेन आहे आणि ही वारंवारता आहे वेगळ्या वारंवारतेवर हा आपला गेन आहे मग मी हा गेन कायम कसा ठेवू एक मार्ग म्हणजे फक्त ब्रॉडबँडसह फिल्टर वापरणे आणि हा गेन खाली आणणे जेणेकरून या वारंवारतेवरशी हा गेन जुळतो या प्रकारे आम्ही भरपाई करीत आहोत आणि संपूर्ण श्रेणीसाठी गेन कायम ठेवत आहोत किंवा आपल्याला हे माहित आहे की आपण काय करू शकतो जेणेकरुन आपल्याला वेगवेगळ्या वारंवारतेत अधिक गेन मिळेल म्हणून आपल्याला येथे गेन कमी करायचा आहे म्हणून जर आपण यासारख्या वैशिष्ट्यांसह एखादा फिल्टर निवडला तर काय होईल कारण येथे मिळणारा गेन कमी झाला आहे हा उपजत गेन एका विशिष्ट वारंवारतेसाठी कमी केला जाईल परंतु इतर वारंवारतेसाठी गेन जो आपल्याला कमी करायचा नाही तेथे तोच कायम राहील गेन सुधारण्यासाठी आपण काही गोष्टी करू शकतो किंवा त्याऐवजी गेन जुळण्यासाठी असे म्हणणे योग्य होईल वारंवार वापरली जाणारी एक पद्धत म्हणजे बॅलार्ड एम्प्लीफायर जर आपण मॉनिटरवरील स्लाइड्सवर गेलो तर संतुलित प्रवर्धकात 2 कपलर हायब्रीड कपलर किंवा 90 डीग्री कपलर असतात लक्षात ठेवा आपण यापूर्वी दोन कपलर आणि दोन समान प्रवर्धक पूर्ण केले आहेत कोणताही सिग्नल जो पोर्ट 1 डबल डॅशवर इनपुट केलेला असेल तर तो दोन्ही एम्प्लिफायर आणि दोन्ही इनपुटवर जाईल तथापि प्रतिबिंबित लाटा केवळ 2 डबल डॅशवर परत येतील कपलरच्या अनुप्रयोगांवर चर्चा करताना आपण याबद्दल आधीच चर्चा केली होती आपण हा विषय पूर्ण केला होता म्हणूनच आपण पाहत असलेल्या संतुलित प्रवर्धकाचा हेतू असा आहे की वारंवारतेच्या अत्यंत रुंद श्रेणीसाठी प्रतिबिंबित लाटा केवळ पोर्ट 2 डबल डॅशवरच संपतात म्हणूनच आपण मोठी ब्रॉड बँड इंटरनेट जुळणी साधू शकतो आउटपुट प्रतिबाधा देखील समान तार्किकतेने मोठया ब्रॉड बँडवर जुळते आता संतुलित प्रवर्धकाची आणखी एक प्रकारची जाणीव आहे आता येथे आपल्याकडे एक पॉवर डिव्हायडर आहे आठवा की आपण पॉवर डिवाइडर 2 एकसारखे पावर डिवाइडर्स 2 समान डिले लाइन आणि 2 समान अॅम्प्लीफायर्स पूर्ण केले आहेत हे येथे दर्शविले जाऊ शकते की एकूण इनपुट एस 1 1 आहे हे एकूण इनपुट प्रतिबिंब गुणांक आणि आउटपुट प्रतिबिंब गुणांक नेहमी शून्य राहील जेव्हा मी नेहमी म्हणतो तेव्हा तुम्ही असा विचार करीत असावा की मला अमर्याद बँडविड्थ अपेक्षित आहे ते अमर्याद नाही तर एक मोठा ब्रॉडबँड प्रकार आहे अर्थात आपल्याकडे एम्पलीफायर्समध्ये अचूक जुळणी आहे पॉवर डिव्हायडर्समध्ये परिपूर्ण जुळणी आहे आणि विलंब रेषांमध्ये परिपूर्ण जुळणी आहे आणि आपणास हे देखील दर्शविले जाऊ शकते की या एम्पलीफायरचा एकूण गेन हा एस 1 स्क्वेअर किंवा यापैकी कोणत्याही एम्पलीफायरच्या गेनइतका आहे म्हणजेच दोन समान एम्पलीफायरपैकी कोणताही आता या दोन्ही संतुलित प्रवर्धकांमध्ये मी म्हटल्याप्रमाणे जे घडत आहे ते असे की प्रतिबिंबित लाटा त्या पोर्ट 2 डॅशवर जोडल्या गेल्या आहेत तर तेथे पोर्ट 2 डबल डॅशवर एक लोड मॅच लोड जोडलेला आहे जेथे प्रतिबिंबित ऊर्जा समक्रमित केल्या जातात किंवा वाया जातात त्याचप्रमाणे या एम्पलीफायरमध्ये आपण ज्या एम्पलीफायर बद्दल बोलत आहोत काय होते तर येथे सुद्धा प्रतिबिंब होतात परंतु पोर्ट 1 किंवा पोर्ट 2 वर परत येण्याऐवजी ते ऊर्जा उपकरणामध्ये स्थित असलेल्या या प्रतिरोधकात यासारखे समक्रमित होतात किंवा वाया जातात म्हणूनच या मॉड्यूलमध्ये विशेषत फ्रिक्वेन्सी कॉम्पेन्सेशन डीसी बायस आणि पॉवर आणि ब्रॉडबँड इम्पेडन्स मॅचिंग तसेच ब्रॉडबँड गेन मॅचिंग याप्रमाणे अनेक विषयांचा समावेश केला रेखीयता आणि ऊर्जा संयोजन यासारख्या एम्प्लीफायर रचनेशी संबंधित इतर काही बाबी आहेत ज्या आपण पुढील मॉड्यूल्समध्ये पाहू